साईट वरच करण्याच्या चाचण्या पुढे चालू ठेऊयात आणि आता फ्लॅट जॅक टेस्ट वर लक्ष केंद्रित करूयात त्याचे 2 प्रकार आहेत इमारतीपासून तुम्हाला काय पाहिजे ह्यावर ह्या 2 प्रकारामधला फरक आधारित आहे ही एक सेमी डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आहे कारण ह्यामध्ये इमारतीमध्ये होणारा हस्तक्षेप हा कमीत कमी आहे ह्यामुळे आपल्याला साईट वर येणारा व्हर्टिकल स्ट्रेस मिळतो ह्या चाचणीमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मोजता येतो ही माहिती महत्वाची आहे कारण अशाप्रकारे साईटवर मोजलेला इमारतीमधला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस घेऊन त्याची तुलना मॉडेल शी करू शकता म्हणजे कळेल की सारखे निकाल येतायत का नाही ह्या टेस्ट ची सुधारित आवृत्ती सुद्धा आहे आणि त्याद्वारे तुम्ही साईट वर कंपोझिट मेसनरी चा स्ट्रेस स्ट्रेन कर्व्ह काढू शकता त्यावरून मॉड्युलस ऑफ ईलॅस्टीसिटी आणि पॉयझन्स रेशो मिळेल ह्या किमतींचा वापर स्ट्रक्चरल मॉडेल मध्ये होतो त्यामुळे आपण फ्लॅट जॅक टेस्ट चे दोन्ही प्रकार बघणार आहोत आपण इथं बघत आहोत की काय यंत्रणा लागणार आहे आपली प्रयोगशाळा अशा प्रकारच्या चाचण्या अस्तित्वात असलेल्या इमारतींवर नेहमी घेत असते पण ही चाचणी फक्त मेसनरी स्ट्रक्चर पुरतीच मर्यादित नाहीये ती खरं तर जिओलॉजी वरून आली आहे फ्लॅट जॅक ही पद्धत रॉक मेकॅनिक्स मध्ये खूप वापरला जाते आणि गरज भासली तर काँक्रिट स्ट्रक्चर मध्ये सुद्धा वापरता येते त्याचे विविध आकार आहेत अर्धवर्तुळाकार किंवा आयताकृती फ्लॅट जॅक फ्लॅट जॅक म्हणजे वेल्डिंग करून एकमेकांना जोडलेले धातूचे दोन स्वतंत्र पत्रे द्रव भरता येईल असं एक भांडं आपण तयार करतो इथं दिसतंय त्याप्रमाणे दोन टोकांना इनलेट आणि आउटलेट पाईप लावले आहेत ह्या पद्धतीत शक्यतो तेल वापरले जाते एक बाजू बंद करून त्यामध्ये तेल भरले जाते अशाने तेलाचा दबाव वाढत जातो आणि फ्लॅट जॅक हा त्याचा आकार बदलतो ह्याची मोजणी करण्यासाठी तुमच्याकडे एक साधं काढून ठेवता येईल असं DEMEC गेज असलं पाहिजे किंवा तुम्ही लिनीयर व्हेरियेबल डिफ्रंशियल ट्रान्सड्युसर हे भिंतीला आणि LVDT ला जोडून ठेऊ शकता तर साधा फ्लॅट जॅक आणि आकारबदल मोजण्यासाठी यंत्रणा किंवा सगळंच आपोआप होण्यासाठी डेटा लॉगर वापरू शकता जो भिंतीत होणारा आकारबदल सतत लिहून ठेवत असतो आणि अर्थातच तुम्हाला हाताने चालवणारा पंप लागेल कारण ह्या चाचणी मध्ये आपल्याला दाबावर नियंत्रण ठेवायचं आहे आपण स्वयंचलीत पंप वापरत नाही कारण त्यात जास्त दाब येऊन मेसनरी ला हानी पोहोचू शकते हानी न करता चाचणी करणे हेच आपलं ध्येय आहे आणि म्हणूनच ह्या पद्धतीला आपण सेमी डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट म्हणतो आपल्याला भिंत निकामी होईपर्यंत चाचणी घ्यायची नाहीये जसं आपण प्रयोगशाळेत करतो निकामी होण्याचा जो स्ट्रेस असेल त्याच्या 50 किंवा त्यापेक्षा कमी किमतीवरच आपण थांबतो त्यामुळे मूल्यांकन करण्यासाठी जेवढं पुरेसं आहे तेवढ्याच पातळीपर्यंत ही चाचणी आपण घेतो तर फ्लॅट हा महत्वाचा भाग धरून ह्याचे 2 प्रकार बघुयात सिंगल फ्लॅट जॅकिंग आणि डबल फ्लॅट जॅकिंग ज्यामध्ये एक किंवा दोन जॅक वापरले जातात सिंगल फ्लॅट जॅक पद्धत ही साईट वर एक्झियल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काढण्यासाठी वापरतात कधीतरी आपल्याला भिंतीत असलेला व्हर्टिकल स्ट्रेस काढायचा असतो व्हर्टिकल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जागेनुसार बदलतो त्यामुळे ही चाचणी कुठे करायची आहे हे ठरवावं लागेल साधारणपणे आपण अशी जागा निवडतो जिथे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सगळ्यात जास्त असेल जर आपण एक मजला असलेली भिंत किंवा बहुमजली इमारतीमधील सगळ्यात वरची भिंत घेतली तर तिथे कॉम्प्रेशन कमी असेल अशा कमी कॉम्प्रेशन च्या जागी ही पद्धत काम करत नाही हे लक्षात ठेवावं तर साईटवर ही सिंगल फ्लॅट जॅक टेस्ट कशी करावी इथं स्लाईड मध्ये आपण एक उभी भिंत बघतोय आपल्याला भिंतीमध्ये एक फट तयार करावी लागते ज्यामध्ये फ्लॅट जॅक घुसवला जाईल फ्लॅट जॅक हा एखाद्या पुस्तकासारखा बारीक आहे तो आपण भिंतीतल्या फटीत घुसवतो जॅक चा साधारण आकार हा 15 ते 20 सेमी खोलीचा असतो आपल्याला लागेल तेवढ्या आकारात हे बनवता येऊ शकतात इथे भिंतींचं विटकाम दिसत आहे अशी सूचना केलेली आहे की फ्लॅट जॅक हा मोर्टर जॉईंट मध्ये घुसवावा तुम्ही तो दगडात किंवा विटेमध्ये सुद्धा घुसवू शकता पण ते अवघड आहे भिंतीला नुकसान होऊ न देण्यासाठी मोर्टर बेड जॉईंट पाशीच फ्लॅट जॅक घुसवला पाहिजे जो एक सलग आडवा प्लेन आहे एकदा फ्लॅट जॅक ची जागा ठरली की मग तिथे जाड काळी रेष आखली जाते जिथे भिंतीत फट कापली जाईल आता आपण फ्लॅट जॅक च्या जागेच्या पलीकडे इथे 4 गेज लेन्थ ठेऊयात L1 L2 L3 आणि L4 आणि काप करण्याआधी मोजणी करूयात DEMEC गेज चा किंवा LVDT च्या यंत्रणेचा आकार जेवढा आहे त्यानुसार L1 L2 L3 आणि L4 ह्यांची मोजणी केली जाते त्यानंतर ठरवलेल्या जागेवर भिंतीत काप केला जातो ही फट अशी असावी की ज्यामध्ये फ्लॅट जॅक अगदी बरोब्बर बसावा फटीचा आकार आणि फ्लॅट जॅक चा आकार हा जवळजवळ सारखा असावा आता ही फट कापण्यासाठी तुम्ही रोटरी ड्रिल किंवा साधं ड्रिल वापरू शकता जॅक चा आकार हा अर्धवर्तुळाकार किंवा आयताकृती असतो जर रोटरी ड्रिल वापरलं तर आपण अर्धवर्तुळाकार फट कापू शकतो आयताकृती फट कापायची असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी भोकं पाडून करू शकतो पण हे खूप किचकट काम आहे म्हणून आयताकृती फ्लॅट जॅक हा नवीन बांधकामात वापरला जातो जिथे जॅक ठेऊन मग त्या जॉईंट चं बांधकाम करतात पण अस्तित्वात असलेल्या इमारतींसाठी अर्धवर्तुळाकार फ्लॅट जॅक हाच पर्याय आहे भिंतीत काप असा करावा की तो जॅक च्या आकारापेक्षा फार मोठा नसावा आणि त्याची जाडी ही जॅक च्या जाडीपेक्षा फार मोठी नसावी ह्याचं कारण थोड्या वेळाने बघूया दोन पत्रे किती जाड आहेत आणि त्यांच्यातील फट केवढी आहे त्यावर जॅक ची जाडी ठरते जी साधारणपणे 4 मिमी किंवा 6 मिमी असते त्यामुळे जॅक 4 मिमी जाडीचा असेल तर तुम्ही 5 ते 6 मिमी पेक्षा जास्त जाडीची फट कापू नका त्यामुळे फटीच्या आकारावर आणि जाडीवर नियंत्रण आवश्यक आहे कारण जर जास्त मोठी फट कापली तर फ्लॅट जॅक हा त्यात सैलपणे बसेल आणि जेव्हा तो फुगेल तेव्हा त्याचा संपूर्ण संपर्क भिंतीशी होणार नाही तशी परिस्थिती आपल्याला नकोय की एकाच ठिकाणी संपर्क केंद्रित झाला आहे त्यामुळे जॅक आणि भिंतींचा संपूर्ण संपर्क होण्यासाठी ती फट कापताना कौशल्याने काम केले पाहिजे फट कापून झाल्यावर थोडं थांबावं लागतं कारण त्यानंतर येणारा भार परत एकदा नव्याने वितरित होतो आणि स्ट्रेस चा मार्गही नव्याने ठरतो जो भाग स्ट्रेस सहन करत होता तोच आपण कापून काढल्यामुळे तिथं येणारा भार आता नव्याने वितरित झाला पाहिजे आणि तिथे थोडा आकारबदल सुद्धा होऊ शकतो त्यामुळे समजा आपण 5 मिमी जाडीची फट तयार केली आहे आणि थोड्या वेळाने तिची जाडी मोजली तर ती 5 मिमी पेक्षा नक्कीच कमी येईल कारण थोडा आकारबदल झालेला असेल म्हणून थोडा वेळ थांबून परत एकदा गेज लेन्थ L1 L2 L3 आणि L4 मोजावी लागेल त्यांची फट कापण्याच्या आधीची आणि नंतरची लांबी लिहून घेतली जावी आणि मग फ्लॅट जॅक तिथे घुसवला जावा नंतर हा जॅक हाताने नियंत्रित पंप ला जोडून त्यात हळू हळू तेल भरलं जातं आणि दाब निर्माण केला जातो हळू हळू हा फ्लॅट जॅक भिंतीवर दाब टाकायला सुरुवात करतो आणि जसा हा दाब वाढेल तसं तुम्ही योग्य वेळेपासून पुढे मोजणी करायला सुरू करता अंदाजे 0 25 बार एवढा दाब दिल्यानंतर मग आपण L1 L2 L3 आणि L4 ही लांबी मोजतो परत 0 05 नी वाढ झाली की पुन्हा लांबी मोजतो म्हणजे जसा आपण जॅकमध्ये दाब वाढवतो तसा आपण L1 L2 L3 आणि L4 मध्ये होणारा बदल लिहून घेतो फ्लॅट जॅक मधल्या दाबामुळे भिंतीमध्ये आकारबदल होतो म्हणजे फट केल्यामुळे जो आकार बदलला होता तो आता दाब दिल्यामुळे परत मूळ आकारासारखा होत आहे एक वेळ अशी येते की फ्लॅट जॅक मध्ये असणारा दाब हा एवढा असतो की L1 L2 L3 आणि L4 ही लांबी एवढी होते की जेवढी ती फट तयार करण्याच्या आधी होती म्हणजे आपल्याला असं समजतं की ह्या बिंदूपाशी जॅक एवढा स्ट्रेस सहन करतोय जेवढा मूळ मेसनरी सहन करत होती म्हणून आपला उद्देश हाच आहे की जॅक मध्ये दाब एवढा वाढवावा जेणेकरून L1 L2 L3 आणि L4 ही लांबी फट ठेवायच्या आधी जेवढी होती परत तेवढीच होईल अशा वेळेला जेवढा दाब जॅक मध्ये असेल तेवढाच कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस त्या ठिकाणी असेल पण तरीही स्ट्रेस ची ही किंमत काही मापदंड वापरून थोडीशी बदलावी लागेल तर फ्लॅट जॅक टेस्ट ही अशी केली जाते L1 L2 L3 आणि L4 ही लांबी फट करायच्या आधीच्या एवढीच झाली की आपण टेस्ट थांबवतो त्यानंतर तुम्ही डबल फ्लॅट जॅक टेस्ट करू शकता ज्यामुळे तुम्हाला साईट वर असलेली मॉड्युलस ऑफ इलॅस्टीसिटी आणि पॉयझन्स रेशो मिळेल ज्यांचा वापर तुम्ही इमारतीचे मूल्यांकन करताना तुम्ही करू शकता पण एका फ्लॅट जॅक ऐवजी दोन फ्लॅट जॅक का वापरावेत एक फ्लॅट जॅक वापरून आपल्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मिळाला दोन फ्लॅट जॅक वापरले तर त्यांच्यामध्ये जो भाग आहे त्याच्यावर पहिल्यांदा थोडा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस देऊन तो हळू हळू कॉम्प्रेस केला जातो आणि परत डी कॉम्प्रेस केला जातो असं कॉम्प्रेस डीकॉम्प्रेस पुन्हा पुन्हा केलं जातं असं तेव्हापर्यंत केलं जातं जेव्हा दिला जाणारा स्ट्रेस हा त्या पदार्थाच्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ च्या 50 पर्यंत पोहोचतो हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला मेसनरी ला निकामी करायचं नाहीये ही साईट वर करायची चाचणी आहे त्यामुळे त्या भिंतीला नुकसान होऊ द्यायचं नाहीये अशा प्रकारे चाचणी करून 50 पर्यंत स्ट्रेस दिल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळेच्या आकड्यांवरून स्ट्रेस स्ट्रेन कर्व्ह मिळतो जर तुमच्याकडे कडेच्या दिशेला उपकरणे असतील तर तुम्ही मॉड्युलस ऑफ इलॅस्टीसिटी काढू शकता जर बाजूच्या दिशेला LVDT असेल तर त्या दिशेत आलेला फुगवटा मोजता येईल आणि पॉयझन्स रेशो काढता येईल त्यामुळे आकारबदलातील वैशिष्ट्ये काढायची असतील तर डबल जॅक टेस्ट वापरावी लागेल आणि सिंगल जॅक टेस्ट ही फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काढण्यासाठी वापरावी सिंगल आणि डबल जॅक टेस्ट कशा कराव्यात ह्याबद्दल काही आदर्श आहेत त्यापैकी RILEM चा आदर्श हा एक आहे जे युरोपियन प्रयोगशाळांचं जाळं आहे आणि त्यांच्यामार्फत बऱ्याच चाचण्यांची कृती निश्चित केली जाते आणि दुसरं म्हणजे अमेरिकेतील ASTM आदर्श इथं आपण बघतोय की वीट बांधकाम असलेली आणि चुन्याचं मोर्टर असलेली एक ऐतिसाहिक इमारत आहे ज्यामध्ये डबल फ्लॅट जॅक चाचणी केली जात आहे आणि त्यात पंप आणि गेज हे भिंतीला जोडलेले आहेत इथे चार उभे ठेवलेले गेज LVDT पण आहेत जे उभ्या रेषेत होणारा आकारबदल नोंदवतायत आणि एक गेज हा आडव्या रेषेत होणारा आकारबदल नोंदवतोय आता जर आपल्याकडे एक्झिअल आणि बाजूचा असा आकारबदल आहे तर त्यावरून आपण साईट वर मॉड्युलस ऑफ इलॅस्टीसिटी आणि पॉयझन्स रेशो काढू शकतो तर अशी ही किचकट पद्धत आहे इथे प्लास्टर निघालंय आणि वीट बांधकाम उघडं पडलंय आणि मग चाचणी घेतली जात आहे अशी एक चाचणी करायला 4 ते 5 तास लागतात पण ह्यावरून मिळणारी माहिती खूप महत्वाची आहे कारण इथे नमुना त्याच्या मूळ स्वरूपातच आहे मग आपण स्ट्रेस कसा काढतो इथं आपल्याला दोन करेक्शन फॅक्टर लागतील जे अस्तित्वात असलेल्या घटकांवरून आलेले आहेत आणि आपण त्याच्यावर मात करू शकत नाही त्यामुळे पंप ने दिलेली दाबाची किंमत आपण लक्षात घेऊयात आणि त्या किमतीला पहिल्या करेक्शन फॅक्टर नी गुणूयात म्हणजे आपल्याला साईट वरचा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मिळेल इथे निळी रेष ही स्ट्रेस स्ट्रेन कर्व्ह दर्शवते पण खरंतर हे कॉम्प्रेशन आणि डीकॉम्प्रेशन आहेत बऱ्याच वेळेला दाब दिलाय आणि काढून घेतलाय आणि प्रत्येक वेळेला हा दाब वाढवत गेलो आहे म्हणून हया गोलांचा आकार वाढत गेला आहे आणि आपण अजूनही लिनीयर इलॅस्टीक रेंज मध्ये आहोत कारण आपल्याला त्या जागेवर काही नुकसान झालेलं नको आहे तर ह्या कर्व्ह वरून तुम्हाला मॉड्युलस ऑफ इलॅस्टीसिटी काढता येईल आणि पुढच्या आकडेमोडीत वापरता येईल जर तुमच्याकडे दोन किंवा जास्त जागा असतील तर तिथून येणाऱ्या निकालांची सरासरी घेऊ शकता तर पहिला करेक्शन फॅक्टर हा स्टीफनेस करेक्शन फॅक्टर आहे तो मुळात फ्लॅट जॅक च्या पदार्थाची आणि भूमितीची माहिती दर्शवतो आधी सांगितल्याप्रमाणे फ्लॅट जॅक म्हणजे वेल्डिंग करून एकत्र जोडलेले धातूचे दोन स्वतंत्र पत्रे म्हणून जेव्हा तुम्ही त्यात तेल भरायला सुरू करता तेव्हा तो फुगायला लागतो आणि तो कधी फुगायला सुरू करेल हे त्याच्या ताठपणावर अवलंबून आहे त्यामुळे जर फ्लॅट जॅक चा पत्रा जास्त ताठ असेल तर तो तिथल्या स्ट्रेस मध्ये भर घालेल आणि जर लवचिक असेल तर त्याची स्ट्रेस मध्ये अगदी नगण्य भर पडेल पण जर पत्रा खूपच मजबूत आणि ताठ असेल तर मेसनरी च्या संपर्कात येण्याआधी आणि मेसनरी मधील स्ट्रेस मोजण्याआधीच पत्रा वाकायला जास्तीचा दाब लागेल ह्याला जॅक कॅलिब्रेशन कॉन्स्टंट म्हणतात हा कॉन्स्टंट फ्लॅट जॅक उत्पादकांकडूनच उपलब्ध करून दिला जातो त्यासाठी चाचण्या केल्या जातात आणि अंदाज बांधले जातात साधारणपणे हा करेक्शन फॅक्टर एक पेक्षा कमी असतो आणि आपण त्याने फ्लॅट जॅकमधील दाब p ला गुणतो म्हणजे p ला Km नी गुणतो आणि जॅक मध्ये नोंदवलेला दाब कमी होतो ह्यामुळे साईट वरचा स्ट्रेस fm मिळतो फट आणि जॅक यांचा एरिया आणि जाडी ही जवळजवळ सारखीच असावी कारण जर फट मोठी असेल आणि त्यात आपण छोटा फ्लॅट जॅक ठेवला तर लोड ज्या मूळच्या मोठ्या भागावर वितरित केला जात होता तो आता छोट्या जॅक वर केंद्रित होईल हे असं झालं नाही पाहिजे म्हणून फट आणि फ्लॅट जॅक ह्यांच्या एरिया बद्दल काही नियम आहेत साधारणपणे फ्लॅट जॅक चा एरिया हा फटीच्या एरियाच्या 80 ते 85 असावा आणि ह्याची सुद्धा मोजणी केली पाहिजे तर फॅक्टर Ka म्हणजे फ्लॅट जॅकचं क्षेत्रफळ आणि फटीचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर ज्याची किंमत 0 8 ते 1 मध्ये असावी आणि मग जिथे आपण मोजणी करतो तिथला स्ट्रेस म्हणजे त्या जागेवरचा फ्लॅट जॅक वरचा दाब गुणिले हे दोन करेक्शन फॅक्टर म्हणून fm ची किंमत p पेक्षा नेहमी कमीच असते कारण मोजणी करताना पत्र्याचा ताठपणा आणि क्षेत्रफळातील फरक ह्या गोष्टी प्रभाव टाकतात आणि म्हणून ह्या 2 फॅक्टर नी त्याला गुणावे लागते तर अशा प्रकारे डबल आणि सिंगल जॅक चाचणी घेतली जाते आपल्याला ह्यामुळे महत्वाची माहिती मिळते जी आपण स्ट्रक्चरल मॉडेल िंग मध्ये वापरू शकतो किंवा तुम्ही हातावर केलेल्या मोघम आकडेमोडीचा निकाल आणि फ्लॅट जॅक टेस्ट मधून येणारा निकाल ह्यांची तुलना तुम्हाला करता येईल डबल फ्लॅट जॅक टेस्ट वरून मिळालेल्या निकालावरून मॉड्युलस ऑफ इलॅस्टीसिटी आणि पॉयझन्स रेशो काढता येईल ही पहिली चाचणी कॉम्प्रेशन मधली वर्तणूक बघण्याबद्दल आहे आपण भिंतीचे भाग बघितले भिंतींचा गाभा बघितला आणि फ्लॅट जॅक चाचणी बघितली जे सगळे ह्याच गोष्टीसाठी होते पण जेव्हा भूकंपरोधक क्षमता बघायची असेल तेव्हा शियर स्ट्रेंथ महत्वाची असते आता तुम्ही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वरून शियर स्ट्रेंथ काढू शकता कारण त्या दोघांचा परस्परसंबंध आहे पण हा संबंध प्रायोगिक आहे आणि म्हणून विविध प्रकारच्या मेसनरी साठी हे कोईफिशीयंट बदलू शकतात अगदीच वाईट म्हणजे फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ शी संबंध जोडून तुम्ही शियर स्ट्रेंथ काढू शकता पण काही वेळेला तुम्हाला साईटवर खऱ्या चाचण्या घ्याव्या लागतील आणि शियर स्ट्रेंथ ची अचूक किंमत काढावी लागेल जी भूकंपरोधक मूल्यांकन करताना महत्वाची माहिती आहे तशा काही साईट वरच्या टेस्ट आहेत एक म्हणजे डायगोनल कॉम्प्रेशन टेस्ट ह्यासाठीचे ASTM चे आदर्श आपण बघितले आहेत ह्याद्वारे आपल्याला मेसनरी ची टेंसाईल स्ट्रेंथ मिळेल कारण भिंत निकामी होताना कर्णावर टेन्शन येऊन होणार आहे अशाच चाचण्या साईट वर पण करता येतात पण त्यासाठी बरेच कष्ट आहेत पण करता येण्यासारख्या आहेत आणि मुख्य करून तेव्हा जेव्हा अस्तित्वात असलेल्या इमारतीचं भूकंपरोधक मूल्यांकन करायचं असतं आणि त्यात अशा बऱ्याच भिंती असतात ज्या असंही दुरुस्तीसाठी तोडल्या जाणार असतात त्यामुळे जर इमारत तोडणारच असले तर साईट वर अशी महत्वाची चाचणी करून शियर स्ट्रेंथ ची खरी किंमत काढता येईल ह्या चाचणी साठी आपल्याला भिंतींचा 1 2 मीटर x 1 2 मीटर एवढा भिंतींचा तुकडा लागणार आहे असं समजुयात की एक लोड बिअरिंग भिंत आहे ज्यावर आपण ही चाचणी घेऊ शकतो ह्यासाठी त्या भागाला बऱ्यापैकी बंदिस्त केलं पाहिजे त्यामुळे इथं जवळपास 80 भाग हा बंदिस्त केला गेलाय आणि ह्या भागाच्या चारही बाजूला फट आहे आता डायगोनल कॉम्प्रेशन देण्यासाठी आपल्याला लोडिंग फ्रेम लागेल त्यामुळे आपल्याला एवढा भाग कापला पाहिजे की तिथे जॅक आणि बोल्टिंग प्रणाली बसली पाहिजे भिंतीच्या ह्या भागाच्या दोन्ही बाजूला स्टील चे रॉड आहेत जे घट्ट केले जातात त्यानंतर जॅकच्या मदतीने डायगोनल कॉम्प्रेशन करता येईल आणि मग दोन्ही डायगोनल ची मोजणी करावी लागेल हा भाग भिंतीला थोडा जोडलेला असल्यामुळे साईटवर केलेल्या चाचणीतून आलेल्या किमतीत आणि प्रयोगशाळेतल्या चाचणीवरून आलेल्या किमतीत फरक असेलच आपल्याला साईटवर इतक्याच पातळीपर्यंत जाऊन चाचणी घेता येऊ शकते पण ह्यावरून मेसनरी ची शियर स्ट्रेंथ मिळतेच इथं फोटोमध्ये आपण बघू शकतो की किती जास्त भिंत कापावी लागली आणि मग तिथे जॅक बसवून चाचणी केली गेली जगात असं रोचक साहित्य उपलब्ध आहे की त्यावरून तुम्हाला कळू शकेल की ह्या पद्धतीचे अजून काही प्रकार आहेत का आणि त्यासाठी काय सूचना आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे ह्यासाठी ASTM चे आदर्श आहेत जे मेसनरी मध्ये डायगोनल कॉम्प्रेशन टेस्टिंग साठी लागतात किती बल दिल्यावर भिंतीचा तुकडा निकामी झाला ह्या किमतीवरून मेसनरी ची शियर स्ट्रेंथ काढतात आणि स्ट्रेस च्या कुठल्या पातळीवर डायगोनल टेन्शन येते त्यावरून हे 0 5 येते टेन्शन फेल्युअर येणार आहे आणि ते नॉन लिनीयर फायनाईट इलेमेंट च्या अभ्यासावरून येते कारण इथं डायगोनल चा पूर्ण क्रॉस सेक्शनल नाहीये त्यापेक्षा कमी आहे म्हणून Plt2 वापरून मेसनरी ची शियर स्ट्रेंथ काढता येईल तुम्हाला रस असेल तर अजूनही साहित्य उपलब्ध आहे हे झालं शियर स्ट्रेंथ साठी पण आपल्याला जॉईंट शियर स्ट्रेंथ पाहिजे मेसनरी आणि त्यातला मोर्टर जॉईंट ह्यांच्या शियर स्ट्रेंथ मधला फरक आपण बघितला आहे ते काढण्यासाठी सुद्धा एक चाचणी आहे त्यासाठी आदर्श सांगितलेले आहेत आणि ती आधीच्या चाचणीपेक्षा कमी त्रासाची आहे आपण ASTM 1531 चा संदर्भ घेतोय ह्यामध्ये ही चाचणी करण्याचे 3 प्रकार दिलेले आहेत त्यातल्या काही बघुयात टेस्ट A मध्ये ज्या भिंतीमधली जॉईंट शियर स्ट्रेंथ काढायची आहे त्यात 2 काप करायला लागतात इथं दाखवल्याप्रमाणे इथं मध्यभागी जॅक आहे जॅक हा विटांच्या मधल्या भागाला जोडलेला आहे जिथं लाल बिंदू आहे तिथली वीट तशीच ठेऊन त्याच्या दोन्ही बाजूच्या विटा काढून टाकल्या आहेत त्यांच्या चारही बाजू कापून त्यातल्या एका बाजूला जॅक लावण्यात येतो आणि दुसऱ्या बाजूला तशीच फट ठेवली जाते अशा पद्धतीने जॅक लावल्यामुळे मधल्या विटेच्या वरच्या आणि खालच्या बेड जॉईंट पाशी शियर फोर्स लावला जातो जर तुम्हाला जॉईंट शियर स्ट्रेंथ वरचं लेक्चर आठवत असेल तर आधी केलेल्या कॉम्प्रेशन च्या पातळीवर गोष्टी अवलंबून असतात टेस्ट A च्या प्रक्रियेमध्ये आपण वर आणि खाली असे दोन फ्लॅट जॅक वापरतो आणि त्या जागी किती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस लागतोय हे नियंत्रित करतो त्यामुळे शियर स्ट्रेस साठी चाचणी घेत असताना आपल्याला त्या जागेवरचा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मिळतो असा त्या जागेवरचा एक्झिअल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आपल्याला माहीत असताना मधली वीट निकामी होईपर्यंत शियर चाचणी घ्यावी विटेचा वरचा आणि खालचा पृष्ठभाग मिळून शियर एरिया तयार होतो म्हणून ह्या टेस्टमुळे आपल्याला एका ठराविक एक्झिअल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस शी संबंधित शियर स्ट्रेस मिळतो तर उभ्या रेषेत अप्लाय केलेल्या कॉम्प्रेशन च्या प्रत्येक पातळीसाठी आपल्याला जॉईंट शियर स्ट्रेस म्हणजे विटेला निकामी ठरवणारा दाब P hi मिळतो हा म्हणजे शेवटच्या निकामी ठरण्याच्या वेळेचा आडवा दाब I छेद Aj Aj म्हणजे विटेचा एकूण शियर एरिया म्हणजे वरचा आणि खालचा पृष्ठभाग हे सगळं कॉम्प्रेशन च्या प्रत्येक पातळीसाठी करत रहा ह्या प्रत्येक पातळीसाठी फेल्युअर स्ट्रेस वेगळा असतो शेवटी आपल्याला हे सगळे काळे बिंदू मिळतात ही लाल रेष म्हणजे बेस्ट फिट लाईन आहे आणि ती कुठे छेदते ह्यावरून आपल्याला 0 टाऊ नॉट मिळेल हे To म्हणजे कोहिजन आहे शियर स्ट्रेंथ आहे ती म्हणजे cv तर ह्या पद्धतीने जॉईंट शियर स्ट्रेंथ काढता येईल जिथं आपल्याकडे v च्या पातळी आहेत आपल्याला उभ्या अक्षाशी छेद म्हणजेच To काढता येईल आणि मग नंतर बेस्ट फिट लाईन च्या उतारावरून आपल्याला मिळेल आता आपल्याकडे To आणि कॉम्प्रेशन ची पातळी माहीत आहे ह्यावरून आपल्याला जॉईंट शियर स्ट्रेंथ काढता येईल ह्या चाचणी मध्ये फ्लॅट जॅक वापरले नाहीत तर आपल्याला कळणार नाही की त्या जागेवर किती कॉम्प्रेशन आहे टेस्ट B मध्ये आपण फ्लॅट जॅक वापरत नाही इथे ह्या भागातील वीट काप करून काढावी लागते पण त्याच्या पलीकडची वीट काढली नाही तरी चालते आता तिथल्या रिकाम्या झालेल्या जागेत आपण जॅक लावतो आणि तोपर्यंत आडव्या दिशेत दाब देतो जोपर्यंत तो जॉईंट निकामी होत नाही पण मुद्दा हा आहे की इथे आपल्याला व्हर्टिकल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस माहीत नाहीये आता इथे i हा घटक नाहीये म्हणून इथं सरासरी जॉईंट शियर काढताना PAj म्हणजे फेल्युअर लोड आणि शियर एरिया हे समीकरण वापरलं जातं पण इथे आपल्याला एकच किंमत मिळते आणि ची किंमत अंदाजे धरावी लागेल नंतर आपल्याला vकाढायला लागेल आणि शेवटी To काढताना T x vअसा काढावा लागेल जॉईंट शियर स्ट्रेंथ काढण्यासाठी ह्या दोन चाचण्या उपयोगी आहेत आणि त्या करताना व्हर्टिकल स्ट्रेस माहीत असेल किंवा नसेल तरी चालतं साईटवर करण्यासारख्या अशा कमीत कमी चाचण्या आहेत ज्या तुम्हाला खात्रीलायक निकाल देतील फ्लॅट जॅक टेस्टमध्ये जॅक मध्ये असलेला दाब आपण मोजू शकतो त्यामुळे मेसनरी मध्ये चाचणी करण्याच्या आधी किती दाब होता हे काढता येतं आधीच्या कॉम्प्रेशन च्या अशा 5 10 पातळी आपल्याला घ्याव्या लागतील आणि जॅक मध्ये आपण देतोय तो दाब आणि परिणामी मेसनरी वर येणारा दाब आपण बदलू शकतो तर आपल्याकडे साईट वरचा स्ट्रेस आहे तो त्याच किमतीवर ठेऊन चाचणी घ्यावी आपण बघत असलेल्या मेसनरी मधील जागेवर कॉम्प्रेशन ची एक किंमत आहे पण जॉईंट शियर स्ट्रेंथ ही कॉम्प्रेशन च्या पातळीनुसार बदलते साईट वर त्यांच्यातील परस्परसंबंध तयार करण्यासाठी व्हर्टिकल स्ट्रेस संतुलित ठेवता आला पाहिजे आणि त्यासाठीच आपल्याला तिथं फ्लॅट जॅक आणि लॅटरल जॅक वापरता येतो भूकंपरोधक क्षमतेच्या मूल्यांकनाच्या दृष्टीने इमारतीची उरलेली ताकद काढणे हे महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रक्चरल मॉडेल िंग चं विश्लेषण करता येण्याच्या शक्यता आणि गरजा मेसनरी इमारतींची वर्तणूक ही मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम च्या वर्तणुकीपेक्षा वेगळी असते आपण नीट बघितलं तर STAAD ETABS किंवा SAP यांसारखी सॉफ्टवेअर ही मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम लक्षात घेऊन बनवलेली आहेत ही सॉफ्टवेअर्स मोमेंट रेझिस्टिंग फ्रेम आणि रीइन्फोर्स काँक्रिट शियर वॉल लक्षात घेतात मेसनरी स्ट्रक्चर मध्ये कडेने येणाऱ्या फोर्सेसना विरोध करण्यासाठी वेगळी प्रणाली असते त्यामुळे स्ट्रक्चरल मॉडेल िंग करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि उपलब्ध पर्याय तपासून बघितले पाहिजेत आता ह्या गोष्टी बघुयात तर आपण लिनीयर इलॅस्टीक ऍनॅलिसिस केलं पाहिजे का नॉन लिनीयर फायनाईट इलेमेंट ऍनॅलिसिस केलं पाहिजे कोड आपल्याला लिनीयर इलॅस्टीक ऍनॅलिसिस करायची परवानगी देतो तसंच तुम्ही कोड प्रमाणे स्टॅटिक ऍनॅलिसिस लिनीयर डायनॅमिक ऍनॅलिसिस किंवा रिस्पॉन्स स्पेक्ट्रम ऍनॅलिसिस सुद्धा करू शकता तर मेसनरी बांधकामासाठी लिनीयर इलॅस्टीक ऍनॅलिसिस करायला हवं का भूकंपरोधक क्षमता मूल्यांकन करताना कुठले फरक लक्षात घेतले पाहिजेत वगैरे गोष्टी बघुयात उदाहरण म्हणून इथे एक दुमजली इमारत आहे आणि त्यातल्या भिंतीवर आपण लक्ष केंद्रित करूयात तर आपण अशी एक दुमजली शियर भिंत बघत आहोत ज्यामध्ये काही रिकाम्या जागा आहेत आणि स्वतःच्या वजनाचा भार आणि कडेने येणारा भार ती सहन करत आहे आपन आधी बघितल्याप्रमाणे बाजूने येणारे फोर्सेस हे इमारतीवर ओव्हरटर्निंग मोमेंट तयार करतात त्यामुळे त्यातल्या खांबांवर येणारा एक्झिअल लोड वेगवेगळा असेल तसे इथे 3 खांब आहेत 2 बाहेरचे आणि एक मधला त्यामुळे त्या खांबांवर गुरुत्वाकर्षणाचा भार तर आहेच पण भूकंपाच्या लॅटरल फोर्स मुळे जास्तीचा कॉम्प्रेसिव्ह किंवा टेंसाईल फोर्स येतो त्यामुळे इमारतीमध्ये आधीच असणारा स्ट्रेस हा खांबांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असतो आणि म्हणून त्या खांबांची शक्तीक्षमता वेगवेगळी असते त्यांची क्षमता ह्यावर अवलंबून आहे की ओव्हरटर्निंग इफेक्ट लक्षात घेतला आहे का नाही आता जर इथं लिनियर इलॅस्टीक ऍनॅलिसिस करायचं असेल तर ही गोष्ट लक्षात घेतली जात नाही कारण एकाच खांबावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा स्ट्रेस असेल तर तो वेगवेगळ्या शियर फोर्स ला निकामी ठरेल त्यामुळे नॉन लिनीयर ऍनॅलिसिस करताना के लक्षात ठेवलं पाहिजे हा इथला खांब हा सारख्या लॅटरल फोर्स ला निकामी होणार नाही तो फरक काढण्यासाठी आपल्याला नॉन लिनीयर पद्धत वापरावी लागेल जेणेकरून भिंतीची लॅटरल फोर्सला दिलेली प्रतिक्रिया काढता येईल इथे खांबांची भूमिती आणि पदार्थ हे सारखेच आहेत पण लॅटरल फोर्स मुळे तयार होणाऱ्या ओव्हरटर्निंग इफेक्ट मुळे जो एक्झिअल लोड येतो त्यामुळे बहुतेक दावा खांब हा टेन्शन मध्ये असेल आणि उजवा बहुतेक कॉम्प्रेशन मध्ये त्यामुळे त्यात आधीच असलेल्या कॉम्प्रेशन च्या पातळीत बदल झाल्यामुळे हे खांब वेगवेगळ्या फोर्स ला निकामी ठरतील जर तुम्ही लिनीयर इलॅस्टीक ऍनॅलिसिस केलं तर तुम्हाला कळेल की खांब 1 आणि 3 हे सारख्याच लॅटरल फोर्स ला निकामी ठरतील पण नॉन लिनीयर ऍनॅलिसिस तुम्हाला सांगेल की पहिला खांब हा खूप कमी लॅटरल फोर्स ला निकामी ठरेल कारण तो डी कॉम्प्रेस केलेला आहे त्यामुळे इलॅस्टिक स्टीफनेस वर आधारित फोर्स वितरित होतात हा त्रास हा नाहीये पण शेवटच्या क्षणी काय होतं ज्याच्यामुळे खांब निकामी ठरतात हे लिनीयर इलॅस्टिक ऍनॅलिसिस मध्ये कळत नाही ह्या ऍनॅलिसिसमध्ये फक्त लिनीयर इलॅस्टिक स्टीफनेस वापरून कळतं की किती फोर्स ला खांब निकामी ठरतील ही किंमत दोन्हींसाठी सारखी आहे पण ती किंमत सारखी नसते त्यामुळे भूकंपरोधक मूल्यांकन करण्यासाठी हे ऍनॅलिसिस करायचं का नाही हा प्रश्न आहे पण जर तुम्ही बांधकामामधील नॉन लिनीयारिटी लक्षात घेणारी पद्धत अवलंबली तर चांगलं आहे नाहीतर मग बांधकामातील हे घटक किती फोर्स ला निकामी होतात ह्याबाबतीत तुमचा गैरसमज होऊ शकतो मग आपल्याकडे काय पर्याय आहेत आपण बघितलं आहे की एक ताठ डायफ्रॅम आणि स्पॅन्डरेल ह्यांची खांबाच्या वर्तणुकीमधील भूमिका किती महत्वाची आहे आपण बघितलं की सच्छिद्र भिंतीला कॅन्टीलिव्हर च्या तुलनेत सीमेच्या ठरलेल्या मर्यादा आहेत आणि ठोस डायफ्रॅम ऍक्शन होणं ही गरजेचं आहे पण जर ही डायफ्रॅम जर लवचिक असेल तर फोर्सेस भिंतीला वितरित होण्याची प्रणाली बदलते त्यामुळे हे समजून घ्यायला हवं की बांधकामाच्या वैशिष्ट्यांमुळे काही फरक दिसू शकतात त्यामुळे जर एखादी अजिबात रिकाम्या जागा नसलेली बहुमजली शियर वॉल असेल तर लॅटरल फोर्सेस मुळे वाकलेला आकार मिळू शकतो जो वाकलेल्या कॅन्टीलिव्हर सारखा असेल इमारतीच्या तळापाशी सगळ्यात जास्त ओव्हरटर्निंग मोमेंट आणि शियर असतो आणि हे दोन्ही इमारतीच्या वरच्या भागापर्यंत कमी कमी होत जातात त्यामुळे अशा स्थितीत इमारतीला कॅन्टीलिव्हर सारखं समजायला हरकत नाही जर तुम्ही फ्रेम मॉडेल िंगचा दृष्टिकोन ठेवला तर पण जर मध्ये रिकाम्या जागा असतील तर इमारत कॅन्टीलिव्हर सारखं काम करणार नाही ती शियर डिफॉर्मेशन झाल्यासारखी वागेल आणि खांबांमध्ये डबल कर्व्हेचर दिसू लागेल तर हे कसं हाताळावे लागेल हे समजणे महत्वाचं आहे की इमारतची वर्तणूक कशी असेल अशा वेळेला खांबांमध्ये होणारं डबल कर्व्हेचर लक्षात घेणारं मॉडेल तयार करता आलं पाहीजे किंवा ह्या दोन्हींच्या मधली परिस्थिती तयार होऊ शकते दुसरी परिस्थिती आपण बघितली ती एकदम टोकाची आहे की जिथं स्पॅन्डरेल खूप मजबूत असतील आणि खांबांना चांगल्या प्रकारे बांधून ठेवतील ह्यामुळे प्रत्येक खांबांमध्ये त्यांच्या उंचीमध्ये समान डबल कर्व्हेचर बघायला मिळेल खऱ्या परिस्थितीत स्पॅन्डरेल हे सुद्धा वाकतील कारण ते ताठ घटक नाहीयेत आणि हीच ती मधली परिस्थिती म्हणजे कॅन्टीलिव्हर आणि शियर डिफॉर्मेशन च्या मधली स्थिती म्हणजे तुम्हाला खांब सोडून दुसरी काहीतरी सोय पाहिजे जेणेकरून स्पॅन्डरेल किती आकार बदलतायत आणि खांब कसे जोडले जातायत हे सांभाळलं जाईल तिसरी परिस्थिती हो अगदी खऱ्याच्या जवळ जाणारी आहे कारण ह्यामध्ये स्पॅन्डरेलचा ताठपणा आणि स्ट्रेंथ ह्यामुळे सीमेचा परिणाम असतो म्हणून मॉडेल हे असंच असलं पाहिजे जे खांबांचा ताठपणा आणि शक्ती आणि स्पॅन्डरेलचा ताठपणा आणि शक्ती हे दोन्हीही लक्षात घेईल त्यामुळे पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की कसं आपण इक्विव्हॅलंट फ्रेम चा दृष्टिकोन वापरून मेसनरी स्ट्रक्चर चं मॉडेल बनवू शकतो म्हणजे आपण फ्रेम मॉडेल बनवायचं पण हे लक्षात घेऊन की आडवे रचलेले स्पॅन्डरेल आणि उभे रचलेले खांब ह्यांचं मॉडेल कसं केलं जाईल आणि हे आपण नॉन लिनीयर मापदंड वापरून करणार आहोत